नमस्कार आपण सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किट डिझाईन सिंक्रोनस सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किट डिझाईन यावर चर्चा करीत आहोत आणि आपण मागील वर्गांमध्ये पाहिले होते की स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅमचा उपयोग समस्या सोडविण्यासाठी साठी कसा केला जातो आणि नंतर त्या स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम वरून आपण लॉजिक सर्किटवर पोहोचलो तर आज आपण समस्या विधान करण्याचा आणखी एक मार्ग पाहू जे अल्गोरिथमिक स्टेट मशीन चार्ट एएसएम चार्ट आहे आणि आपण त्याचे मूलभूत घटक काय आहेत आणि मिली मॉडेल आणि मूर मॉडेलसाठी हे एएसएम चार्ट कसे दिसतात ते पाहू आता आपल्याला नावावरूनच समजत असल्याप्रमाणे अल्गोरिथमिक स्टेट मशीन चार्ट म्हणजे जे अल्गोरिदमशी संबंधित आहे ज्या प्रकारे आपण कोड किंवा स्यूडोकोड लिहितो तो एक फ्लो चार्ट आहे त्याची उपयोगिता काय आहे जर आपण स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम लक्षात घेतली असेल ज्याचे आम्ही उदाहरण घेतले आहे तर आतापर्यंत प्रत्येक अवस्थेत इनपुटवर अवलंबून आपल्याकडे इतर अवस्थांकडे जाण्यासाठी मार्ग आहेत तर आपण पाहिल्याप्रमाणे त्या उदाहरणामध्ये 1 इनपुट असे होते समजा a 0 ते 0 म्हणा ते येथे होते नंतर 1 आउटपुट 0 होते ते b ला जात होते आता समजा तिथे एका ऐवजी दोन इनपुट असतील तर काय घडेल तर इथे काहीसे असे घडेल a पासून अशा चार शाखा येतील आणि b पासून अशा चार शाखा येतील आणि अशावेळी स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅमचा वापर करून अजून काही वाचन करणे खूप किचकट होईल आणि त्यापासून काही बनवणे अवघड होईल आणि जर इनपुटची संख्या ही जास्त झाली जसे की 3 इनपुट त्यावेळी आपल्याकडे एका विशिष्ट अवस्थेसाठी असे 8 मार्ग असतील ठीक अशावेळी फ्लो चार्ट पद्धत वापरल्यास ते थोडेसे मोठे होईल परंतु ते वाचनासाठी सोपे होईल आता मूलभूत घटक कोणते आहेत तर मुलभूत घटक आहेत त्याला स्टेट बॉक्स म्हणतात तर स्टेट बॉक्समध्ये अवस्थेचे नाव असते तर ते तिथे आहे आणि मूर मॉडेलसाठी पूर्णपणे अवस्थांमधून मिळविलेले आउटपुट तुम्ही स्टेट बॉक्समध्ये लिहू शकतात मिली मॉडेलसाठी आपण त्यात काहीही लिहित नाही पुढचा आहे कंडिशनल आउटपुट बॉक्स हा एक वेगळा बॉक्स आहे जो आपण वापरणार आहोत आपण इथे कंडिशनल आउटपुट लिहीत आहोत आउटपुट हे अवस्था आणि इनपुट मिळून बनवले जाते हे संबंधित चिन्ह आहे जे मिली मॉडेल साठी उपयुक्त आहे हे मूर मॉडेल साठी तितकेसे उपयोगी नाही आणि शेवटी याचा एक महत्त्वाचा भाग आहे डिसिजन बॉक्स म्हणून इनपुट व्हेरिएबल xy z प्रमाणे आपण निर्णय घेऊ तर फ्लो चार्ट एकतर 0 नुसार नमुना घेतलेल्या इनपुटच्या दिशेने जाईल किंवा तो 1 नुसार नमुना घेतलेल्या इनपुटच्या दिशेने जाईल जर नमुना घेतल्यानंतर आपल्याला असे दिसून आले की इनपुटचे मूल्य 1 आहे किंवा इनपुटचे मूल्य 0 आहे तर या दोन मार्गांपैकी एक योग्य असेल तर हे तीन महत्वाचे मूलभूत घटक आहेत आता ASM चार्ट कसे कार्य करते हे पाहण्यासाठी आपण एका उदाहरणाकडे जाऊ जेथे एकापेक्षा जास्त इनपुट आहेत या विशिष्ट उदाहरणातआपण पाहत असलेले समस्या विधान हेअगदी सोपी बेसिक वेंडिंग मशीनचे डिझाइन आहे ज्यात सर्व वैशिष्ट्ये नाहीत परंतु काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत तर हे केवळ एक उत्पादन वितरीत करते आणि त्या उत्पादनाची किंमत 15 रुपये आहे म्हणूनचहे मशीन असे आहे की ते केवळ 2 प्रकारचे नाणे स्वीकारू शकते एक म्हणजे 5 रुपयांचे नाणे दुसरे म्हणजे 10 रुपयांचे नाणे आणि मशीनमध्ये जमा केलेले नाणे ठेवण्याची जाणीव ठीक तर आपल्याकडे दोन सेन्सर आहेत सेन्सर I असे आहे कि नाणे टाकले किंवा नाही हे त्याला कळते जर I 0 असेल तर ह्याचा अर्थ असा कि नाणे जमा केलेले नाही जेव्हा I 1 असेल आणि J 0 असेल तिथे एक प्रकारचा सेन्सिंग मेकॅनिझम असेल जो पाच रुपयाचे नाणे दहा रुपयांची नाणे या मधला फरक ओळखेल जर J 0 असेल तर 5 रुपये आणि 1 असेल तर 10 रुपये जमा आहेत तर येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यास दोन आउटपुट आहेत ज्या वेळी एखादा ग्राहक १५ रुपयांची नाणी जमा करेल तेव्हा X आउटपुटची किंमत 1 होईल जी इतर वेळी 0 असेल त्यामुळे त्या स्प्रिंगला किंवा मॅग्नेटिक कॉइलला चेतना मिळेल आणि ती चेतना आउटपुटला पाठविली जाईल तर हे X आउटपुट आहे आणि दुसरे आउटपुट हे Y आहे जर समजा मशीन ला २० रुपये मिळाले ग्राहका कडे १० रुपयाची दोन नाणी असल्यामुळेत्याने आधी १० आणि मग पुन्हा १० चे नाणे टाकले तर अशा वेळी उत्पादनासोबत ५ रुपयाचे नाणे परत करावे लागेल तर हा Y असेल Y हा 0 असतो पण जेव्हा Y हा १ होतो ५ रुपयाचे नाणे परत केले जाते तर अशी एक विशिष्ट जागा आहे जिथे 5 रुपयाच्या नाण्यांचा ढीग आहे तर काहीतरी बाहेर जाते आणि नंतर 5 रुपये बाहेर येतात आणि ते पुन्हा ग्राहकाकडे परत येते तर अशा प्रकारे मशीनचे डिझाइन तयार केले गेले आहे आणि ते कार्य करेल अशी अपेक्षा आहे म्हणजे तिथे दोन इनपुट आहेत I आणि J आणि दोन आउटपुट आहेत X आणि Y तर आता बघा त्या साठी आपण स्टेट डेफिनेशन पासून सुरुवात करू मिली मॉडेल प्रमाणे रचना करू तर इथे पहिली गोष्ट अशी की सुरुवातीला तिथे पैसे जमा झालेले नसतील म्हणजेच मशीन मध्ये जमा झालेली रक्कम शून्य आहे ही सुरुवातीची अवस्था आहे b म्हणजे पाच रुपये मिळाले आहेत c म्हणजे दहा रुपये मिळाले आहेत मिली मॉडेल असल्यामुळे पंधरा रुपये लागणार नाहीत समजा तिथे दहा रुपये असताना पाच रुपये मिळाले तर उत्पादन दिले जाईल त्याला दहा रुपये मिळाले तर तो उत्पादन आणि पाच रुपये परत करेल आणि b येथे असताना त्याला पुन्हा पाच रुपये मिळतील म्हणजे तो पुढच्या अवस्थेत म्हणजे c ला जाईल आणि जर तिथे त्याला दहा रुपये मिळाले तर उत्पादन दिले जाईल आणि तो पुन्हा सुरुवातीच्या अवस्थेला येईल म्हणून 15 रुपयाची गरज नाही लक्षात आले हे मिली मॉडेल असल्यामुळे आपण अगदी पहिल्या पासून सुरुवात करुया म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळी तिथे नाणी जमा झालेली नसतील आणि क्लॉक दिलेली असेल जी नाणे जमा करणाऱ्या मानवी ग्राहका पेक्षा खूप जलद गतीने काम करत असेल तर एकापाठोपाठ एक दोन नाणी जमा करत असताना तिथे अशा खूप क्लॉक येत असतील तर अशावेळी नाणे जमा केलेले आहे किंवा नाही ह्याचा नमुना I ला मिळेल तर हे आढळेल की हे 0 आहे एकही नाणे जमा झाले नाही मग हे काय करावे ते फक्त a या अवस्थेतच राहिले पाहिजे तर तो दाखवित असलेला मार्ग आहे आणि हा कंडिशनल आउटपुट बॉक्स आहे जर ती स्थिती a असेल तर आणि एकही नाणे जमा केले गेले नाही तर दोन्ही आउटपुट 0 असावेत ठीक आहे का तर ते म्हणजे जर ते 1 असेल तर काही नाणी जमा केली गेली आहेत तर आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागेल किंवा मशीनला निर्णय घ्यावा लागेल तर आपण पाहुया त्या वेळी जर ते 1 असेल तर J हा 0 आहे कि J हा 1 आहे ते पाहण्याची गरज आहे तर दुसरा डिसिजन बॉक्स घ्यावा लागेल तर हे आपण येथे पाहू शकता म्हणून a येथे I हा शून्य असेल तर आउटपुट X हे 0 असेल आणि Y हे 0 असेल जर त्याला एक मिळाला तर याचा अर्थ असा होतो की काही नाणी जमा झालेली आहे म्हणून J हा 0 आहे कि 1 यावर आधारित ते 5 रुपये किंवा 10 रुपये असतील जर तो 0 असेल a अवस्थेला असेल तर आउटपुट मिळणार नाही म्हणजे उत्पादन मिळणार नाही किंवा 5 रुपये परत दिले जातील त्यामुळे हे दोन्ही 0 0 आहेत आणि हा b ला जाईल हे पुढच्या अवस्थेला जाईल एका विशिष्ट क्लॉक सायकल साठी तिथे a आहे त्यानंतरची क्लॉक ट्रिगर b ला जाईल आणि एका क्लॉक सायकल साठी तिथेच राहील ती 1 असताना आली तर याचा अर्थ 10 रुपये आले a 0 आणि दहा रुपये आले असतील तरी उत्पादन देण्यात येणार नाही इथून पुढे ते c ला जाईल जे असे दर्शविते की 10 रुपये मिळाले आहेत तर मग पुढे ते काय करेल एक नाणे जमा केल्यास ते अवस्था b किंवा अवस्था c मध्ये आहे तर आपण प्रत्येक अवस्थेचे परीक्षण करू जर ते b अवस्थेला असेल तर समजा 5 रुपये आधी जमा केले गेले आहेत तर ते अवस्था b ला असेल तर आपण या मार्गाचा अवलंब करीत आहोत तर आपण या मार्ग वरून इथे आलो आहोत मानवी प्रतिसाद हा मशीन पेक्षा हळू असतो हे आपल्याला माहीतच आहे तर उत्पादन मिळविण्यासाठी पुढील नाणे जमा होण्यापूर्वी काही प्रकरणे असतील तर हे लक्षात येईल की पुढील नाणे जमा केले गेलेले नाही पूर्वीचे नाणे जे तेथे जमा झाले आहे ते नक्कीच काढून टाकले गेले आहे त्या विशिष्ट ठिकाणी सेन्सिंग मेकॅनिझम आहे तर हे शून्य आहे I हा शून्य आहे म्हणजे एकही नाणे जमा झालेले नाही तर काय घडेल तो b अवस्थे लाच राहील आणि उत्पादन दिले जाणार नाही किंवा नाणे परत केले जाणार नाही तुम्ही पहात आहात X हा शून्य आहे आणि Y हा शून्य आहे पण b अवस्थेला जर I हा एक असेल म्हणजे नाणे जमा केले असेल तर दोन पर्याय आहेत J हा 0 असेल आणि J हा 1 असेल दोन गोष्टी असू शकतात जर J शून्य असेल तर याचा अर्थ असा झाला की आधी पाच रुपये मिळाले होते आणि आता आणखी पाच रुपये मिळाले आहेत म्हणजे दहा रुपये मिळाले आहेत तरीसुद्धा उत्पादन दिले जाणार नाही जर X शून्य असेल किंवा Y शून्य असेल किंवा पाच रुपये मिळाले असतील तरी वीस रुपयापर्यंत गेलेले नसेल पाच आणि पाच हे दहा रुपये झालेले आहेत त्यामुळे तो c अवस्थेला जाईल c अवस्था म्हणजेच दहा रुपये मिळाले आहेत ज्यावेळी b अवस्थेमध्ये 5 रुपये मिळाले असतील आणि I एक असेल आणि J एक असेल तर याचा अर्थ काय पाच रुपये आणि दहा रुपये मिळाले आहेत अशावेळी उत्पादन देण्यात येईल तर म्हणूनच X हा एक असेल आणि Y हा शून्य असेल त्यानंतर मशीन काय करणार आहे मशीन तिच्या सुरुवातीच्या अवस्थेत जाईल जेणेकरून पुढच्या वेळी तोच ग्राहक किंवा दुसरा ग्राहक दुसरे उत्पादन वितरीत करता येण्यासाठी योग्य प्रमाणात पैसे जमा करेल अवस्था a साठी असे लिहिलेले आहे आता आपण पाहू की ते c ला असताना तिथे काय घडते ज्या वेळी ते c अवस्थेला असते त्यावेळी दहा रुपये मिळालेले असतात तिथे असेही घडू शकते की पुढील नाणे जमा होण्याआधी नाणी जमा करण्याच्या विशिष्ट जागेवर कोणतेही नाणे नसेल त्यामुळे I हा शून्य असायला हवा आणि उत्पादन दिले जाणार नाही तो c ह्या अवस्थेलाच राहील आणि ज्यावेळी I हा एक होईल J वर आधारित त्यावेळी 5 रुपये किंवा 10 रुपये जमा झालेले असतील पुन्हा J वर आधारित निर्णय घेतला जाईल जर J शून्य असेल तर त्याचा अर्थ काय की पाच रुपये जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे तिथे दहा रुपये होते आणि आता पाच रुपये आहेत याचाच अर्थ 15 रुपये मिळाले आहेत त्यामुळे त्याच क्लॉक सायकल मध्ये X एक केला जातो आणि Y 0 केला जातो आणि उत्पादन दिले जाऊ शकते आणि ते अवस्था a ला जाते पण c येथे आल्यावर तुम्ही पाच रुपयाच्या आधी दहा रुपये जमा केले की दहा रुपयाच्या आधी पाच रुपये जमा केले ह्याने फरक पडत नाही जर c येथे आल्यावर तुम्हाला कळाले दहा रुपये जमा केलेले आहेत तर ह्या नाण्यांची संपूर्ण किंमत किती होईल तर संपूर्ण किंमत वीस रुपये असेल त्यामुळे उत्पादन वितरित केले जाईल आणि नाणे परत केले जाईल पाच रुपयाचे नाणे परत केले जाईल X हा एक असेल आणि Y एक असेल आणि तो सुरुवातीच्या अवस्थेला जाऊन पुढील उत्पादन वितरणासाठी तयार होईल आता जर तुम्ही हे सर्व घटक एकत्र आणले तर आपण नुकत्याच चर्चा केलेल्या मशीनचा हा संपूर्ण एएसएम चार्ट आहे तर स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅमशी तुलना करता हे तितके संक्षिप्त नाही परंतु आपण हे पाहू शकता की हे अधिक वाचनीय आहे आपण तार्किकदृष्ट्या एका विशिष्ट उदाहरणावरून दुसर्याकडे जाऊ शकता एका विशिष्ट अवस्थे मधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाऊ शकता आणि त्या डिसिजन बॉक्ससह आपण इनपुट काय आहेत हे तपासू शकता त्यावर आधारित एकतर आपण आउटपुट वितरीत कराल किंवा करणार नाही आणि पुढच्या अवस्थेत जाणार तर हा एक फ्लोचार्ट सारखा किंवा अल्गोरिदम तुम्हाला मिळेल आता आपण पाहू की मूर मॉडेल ASM चार्ट मध्ये कशा रीतीने येते हे समजून घेण्यासाठी याच्या आधीचे उदाहरण बघा स्टेट ट्रान्झिशन डायग्राम सोबत तुलना करणे सोपे होईल तर उदाहरणार्थ जर आपल्याला आठवत असेल तर आम्हाला बायनरी डेटा प्रवाहामधून अनुक्रम 110 शोधणे आवश्यक आहे तर तिथे फक्त एकच इनपुट आहे तर या एका बिट इनपुटसाठी आम्ही त्याचे नाव X ठेवले आहे आणि मग आपण काय करू ते एक मूर मॉडेल असल्याने आउटपुट हे अवस्थांमधून तयार केले जाईल तर कंडिशनल आउटपुट बॉक्स आवश्यक नाही तर या चिन्हाची आवश्यकता नाही आणि आउटपुट स्टेट बॉक्समध्येच लिहिले जाईल याची आपण पहिल्या स्लाइड मध्ये म्हणजेच मूलभूत घटकाशी संबंधित स्लाइडमध्ये चर्चा केली होती तर a पासून सुरुवात करुया जिथे एकही बिट योग्यरीत्या शोधले गेलेले नाही त्यामुळे अवस्थेची व्याख्या आपण ह्याआधी चर्चा केल्याप्रमाणे राहते तर a ती एक अवस्था आहे आणि त्यावेळी आउटपुट हे 0असेल म्हणून एकही बिट योग्यरीत्या शोधले जात नाही म्हणून Y हा शून्य आहे आणि ज्यावेळी सर्व बिट योग्यरीत्या शोधले जातील त्यावेळी Y एक असेल आता X कडे पाहू जर X हा 0 असेल आणि जर X हा 1 असेल आता हा क्लॉक सोबत सिन्क्रोनाईझ केलेला आहे त्यामुळे हे इनपुट म्हणजे हा येणारा डेटा क्लॉक सोबत सिंक्रोनाइज केला जाईल जर X हा 0 असेल तर ते a अवस्थेला राहील म्हणजे कोणतेही बिट योग्यरीत्या शोधले जाणार नाही जर X हा 1 असेल तर ते b अवस्थेला राहील म्हणजे एक बिट योग्यरीत्या शोधले गेलेले आहे याचाच अर्थ असा की अजूनही आऊटपुट मिळू शकत नाही तर आता आपण या पिवळ्या वर्तुळाबद्दल चर्चा करू सध्यातरी तुम्ही हा हायलाईटेड भाग लक्षात घेऊ नका तर इथे Y हा शून्य आहे जेव्हा हा अवस्था b ला असेल त्याला पुन्हा इनपुट डेटा म्हणजेच इनपुट बिट X मिळेल जर X हा 0 असेल 1 नंतर तुम्हाला 0 मिळेल आणि तुम्हाला 1 1 0 शोधावे लागेल याचाच अर्थ असा की तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल त्यामुळे हा a अवस्थेला परत जात आहे जी सुरुवातीची अवस्था आहे आणि जर त्याला 1 मिळाला म्हणजे दोन बिट योग्यरीत्या शोधले गेले तरच तो c अवस्थेला जाईल तर अजून सुद्धा इथे दोन बिट योग्यरीत्या मिळाल्यामुळे त्याचे आउटपुट म्हणजेच Y हे 0 असेल आणि पुन्हा c ला आल्यावर इनपुट X हे 1 आहे की 0 हे तपासले जाईल त्यामुळे तो d इथे जाईल आणि आउटपुट Y तयार केले जाईल जोपर्यंत ते d अवस्थेला राहील तोपर्यंत आउटपुट 1असेल C इथे असताना जर X हा 1 असेल तर तुम्हाला पुन्हा 1 मिळालेला असेल तर त्यानंतर तुम्हाला शून्य मिळाले तर ते योग्यरीत्या शोधले गेलेले असेल त्यामुळे ते पुन्हा c येथे जाईल हे d येथे असताना जर X हा 1 1 0 नंतर शून्य असेल जर त्याला 0 मिळाले तर तो पुन्हा a येथे जाईल कारण की 1 1 1 हे शोधले गेलेले असेल त्यानंतर पुढचे बिट मिळवले जाईल पण जर a ला 1 मिळाला असेल तर याचा अर्थ असा की पुढच्या अनुक्रमांकामधील पहिले बिट योग्यरीत्या शोधले गेलेले आहे त्यामुळे तो पुन्हा b येथे जाईल हे स्टेट ट्रान्झिशन डायग्राम प्रमाणेच आहे परंतु आपण आता समस्या सोडविण्यासाठी ASM चार्टच्या मार्गाचा वापर करीत आहोत आता जर तुम्ही तुलना केली तर असे दिसून येईल की आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे या विशिष्ट समस्येसाठी ही स्टेट ट्रान्झिशन डायग्राम होती म्हणजे मूर मॉडेल होते तर इथे असल्याप्रमाणे हे X इनपुट आहे आणि ज्यावेळी हे 1 असेल त्यावेळी ते ह्या मार्गाने b ला जाईल आणि जर ते शून्य असेल तर a ला परत जाईल तर तुम्ही बघू शकता की ते a ला आलेले आहे हे X ला जोडलेले आहे 0 आणि 1 स्टेट ट्रान्झिशन डायग्राममध्ये वर्तुळात दाखविल्याप्रमाणे b येथे ह्या किंमती 0 आहेत इथे आपण स्टेट बॉक्स मध्ये लिहीत आहोत तर अशा पद्धतीने हे सारखेच आहे परंतु जर आउटपुट आणि इनपुटची संख्या वाढली तर हे थोडेसे अवघड होते समजा येथे दोन इनपुट आहेत त्यामुळे असे चार मार्ग असतील म्हणूनच स्टेट ट्रान्झिशन डायग्रामचे वाचन करणे सोपे राहात नाही त्यामुळेच ASM चार्टचा वापर केला जातो तर आपण या विशिष्ट वर्गाच्या निष्कर्षावर पोहोचू स्टेट ट्रान्झिशन डायग्राम जरी कॉम्पॅक्ट असेल तरी मोठ्या स्टेट मशीनचे वर्णन करण्यासाठी अयोग्य आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल ASM चार्ट हा फ्लो चार्टप्रमाणे आहे जो सिक्वेन्शिअल डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाइन करण्यासाठी समस्येचे विधान एका विशिष्ट चार्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी उपयुक्त आहे ज्यामुळे सर्किट अंमलात आणणे सोपे होते तर तो भाग आपण पुढच्या वर्गात घेऊ ASM चार्टचे तीन मूलभूत घटक म्हणजे स्टेट बॉक्स कंडिशनल आउटपुट बॉक्स आणि डिसिजन बॉक्स आणि इतरांप्रमाणे डिसिजन बॉक्स मध्ये दोन आउटपुट असतात इतर दोन बॉक्समध्ये फक्त एक इनपुट आणि एक आउटपुट असते तर डिसिजन बॉक्सला 0 किंवा 1 सह इनपुट मूल्याच्या आधारे एक इनपुट आणि दोन आउटपुट मिळतात आणि ते एक आउटपुट मार्ग अवलंबत असते तर एखाद्या अवस्थेमधील प्रवेश हा क्लॉक सोबत सिंक्रोनाइज केलेला असतो आणि मूर मॉडेलमध्ये कंडिशनल आउटपुट बॉक्स आवश्यक नाही तिथे आउटपुट हे स्टेट बॉक्समध्ये दाखविलेले असते आणि मिली मॉडेलमध्ये आउटपुट हे कंडिशनल आउटपुट बॉक्सद्वारे उपलब्ध असते